तर आपण काय केले ते आपण इंटिग्रल समीकरण नुकतेच तयार केलेले आहे आम्ही अजून त्यावर आलो नाही कि प्रत्यक्ष्यात ते कसे सोडवायचे तर आता आम्ही त्याचे निराकरण कसे करावे ते आपण पाहू हे सोडवणे खरोखर या प्रकरणात किमान इतके अवघड नाही तर मग काय ते पाहूया चला हे पुन्हा एकदा रेखाटू तर हा माझा z x y होता कोणत्याही समीकरणाच्या प्रणालीप्रमाणेच आपण निराकरण करण्यासाठी पहिले धोरण पाहिले की ते डिस्क्रिटाईझ करणे होय तर आपण येथे त्याच गोष्टीचे अनुसरण करू माझे व्हेरिएबल y चे ऱ्हो आहे तर मी y अक्षा बरोबर डिस्क्रिटाईझ केले पाहिजे बरोबर तर मी असे करीन की त्यास यासारख्या छोट्या छोट्या विभागांमध्ये डिस्क्रिटाईझ करेन आणि प्रत्येक विभागाला काही रुंदी देऊ चला हा सोप्या निरंतर रुंदीचा कॅपिटल डेल्टा ठेवूया असे मी डिस्क्रिटाईझ करेन आता हा चार्ज मी येथे ठेवला आहे हे चार्ज पृष्ठभागावर बसलेले आहे जसे मी म्हटले एक मितीय लाइन चार्ज म्हणून अपरिचित आहे तर मी आता करत असलेली ही एक युक्ती आहे येथे हे अज्ञात फंक्शन मी हे गुणांक आणि फंक्शन असलेल्या प्रत्येक n फंक्शनची बेरीज म्हणून लिहितो तर मग हे इथे काय आहे मी येथे जे लिहिलेले आहे त्याला पल्स फंक्शन असे म्हणतात तर ही पल्स कशी दिसते तर सर्व प्रथम येथे कॅपिटल एन पल्स आहेत जे मी या पल्सची व्याख्या वापरली आहेत ती म्हणजे nथ विभागातील 1 आणि इतर कुठेही 0 बरोबर जर मला हे प्लॉट करायचे असेल तर हे आहे आणि हे बरोबर आहे तर हे फंक्शन येथे 1 आहे आणि इतरत्र 0 आहे उदाहरणार्थ आम्ही याला म्हणू शकतो आता जर मला तुम्हाला अधिक 1 दाखवायचे असेल तर ते कसे दिसेल ही पल्स मागील फंक्शनसह ओव्हरलॅप होईल का नाही बरोबर ते उजवीकडे असेल जर मी हे येथे काढत असेल तर मला क्षमा करा तर हे होईल बरोबर तर आपण काय करण्याचा प्रयत्न करीत आहोत ही कल्पना स्पष्ट आहे आम्ही पल्सच्या बाबतीत हे फंक्शन अंदाजे करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर मला माहित आहे की माझ्याकडे असे फंक्शन होते काय जर हे वास्तविक फंक्शन असेल तर मी या फंक्शनचा तुकडा निहाय निरंतर करण्याचा प्रयत्न करीत आहे मला असे म्हणायचे आहे की मी हे माझे फंक्शन अंदाजे कसे करणार आहे हे क्रूड आहे परंतु हे काय करते हे गणित सुलभ करते आणि नंतर आपण या गोष्टींबद्दल थोडे अधिक सुसंस्कृत कसे रहायचे ते पाहू तर त्यांच्यासाठी ही योग्य संज्ञा आहे ज्याला बेस फंक्शन्स म्हणतात म्हणून आम्ही एक बेस फंक्शन निवडले आहे जे सर्वात सोपे बेस फंक्शन पल्स बेस फंक्शन्स आहेत तर ऱ्होसाठी बेस फंक्शन म्हणून आम्ही याला कॉल करू आता झाल्यावर हे लक्षात आले की हे ऱ्हो माहित नव्हते जे एक फंक्शन होते आता मी म्हणतो की फंक्शनसाठी सोडवणे ही एक कठीण गोष्ट आहे मला माझे आयुष्य थोडे सोपे बनवु द्या मला आता दुसर्या कशासाठी तरी सोडवू दे तर मी जेव्हा ऱ्हो वरुन यामध्ये रुपांतरित केले तेव्हा माझे काय अज्ञात झाले विद्यार्थी अ चे अ चे बरोबर आहे तर हे आता माझे अज्ञात आहेत तर अज्ञात आणि ते फंक्शन आहेत किंवा फक्त स्केलर्स आहेत विद्यार्थी स्केलर्स स्केलर्स बरोबर तर जे आपल्यासाठी निराकरण करणे किंवा अ सोडवणे सोपे वाटते विद्यार्थी अ अ बरोबर माझ्याकडे फक्त संपूर्ण फंक्शन सोडवण्यापेक्षा कितीतरी सोप्या संख्येचा गुंता सोडवायचा आहे तर मी हे एक्सप्रेशन ऱ्हो साठी मागील व्होल्टेज समीकरणात जोडतो आणि या एक्सप्रेशनचा निकाल देतो तर मी तेथे उचलले आहे डाव्या बाजूला मूळतः 1 व्होल्ट होता तर डाव्या बाजूला मला मिळाले आणि ते बाकीचे पूर्वीसारखेच आहे आता आपण हे समीकरण सोडवू असे कसे ठरविले जाते यावर परत जाऊ तर हे समीकरण सोडवण्यासाठी आम्ही म्हटले होते की जर आपण मागे पाहिले तर तुम्हाला आम्ही पूर्वी काय केले ते आठवेल आम्ही म्हटले होते की ते पॉईंट्स निवडूया जिथे मला पोटेन्शिअल माहित आहे आणि मी त्या पॉईंट्सची निवड वायरच्या अक्षाच्या बाजूने केली आहे तर आपण येथे काय करू शकतो ते येथे एन विभाग आहेत तर उदाहरणार्थ हे आपले y 1 आहे आम्हाला यावेळेस म्हणू देऊ नये माझ्याकडे काय आहे एन कॅपिटल एन पल्स बरोबर याचा अर्थ असा की येथे कॅपिटल एन विभाग आहेत आणि माझ्या अपरिचितांची संख्या एन एन आहे तर आपण आपले निरीक्षण बिंदू निवडूया की आपण त्यांना पद्धतशीररित्या निवडुया तर मग आपण या प्रत्येक n विभागांचे केंद्र निवडू तर उदाहरणार्थ आपण याला mth विभाग म्हणू आणि याला म्हणू मी जेथे फंक्शनचे मूल्यांकन करतो त्या ठिकाणांची निवड मी त्याला एक जुळणी बिंदू देखील म्हणतो पूर्वी वाई प्राइम्स आम्ही त्यांना सोर्स पॉइंट्स म्हणून संबोधत आहोत कारण तिथेच सोर्स चार्ज आहेत आणि संबंधित ठिकाण मी अक्ष बरोबर निवडतो मी त्यांना जुळणी बिंदू म्हटले तर या ठिकाणी काय होईल ते तर प्रथम आपण हे इंटिग्रल येथे उघडू तर प्रथम असेल हे इंटिग्रल कुठून कुठे जाईल जिथे प्रथम टर्म 0 ते आहे कारण पहिली संज्ञा असेल आणि नॉनझेरो फक्त पहिल्या पल्स पहिल्या विभागात आणि इतरत्र 0 आहे तर इंटिग्रेशनच्या या मर्यादेत ते येथे 0 ते होईल बरोबर येथे काय होईल जे या भागासाठी 1 आहे तर माझ्याकडे एक आहे आणि येथे दोन वितर्क काय आहेत ते माझ्याकडे आहे तर प्रथम म्हणजे ते माझ्याकडे आहे बरोबर आहे म्हणून आम्ही ते बनवू शकतो काही अडचण नाही बरोबर मी येथे काही बिंदू निवडले तर येथे येतो आणि माझे इंटिग्रेशन मर्यादा व्हेरिएबल आहे ते तसेच राहील जे पहिले टर्म होते दुसरी टर्म असेल आता आपण नमुना डेल्टा ते 2 डेल्टा पाहू शकता कारण म्हणूनच दुसरी पल्स नॉन झेरो आहे अशा किती टर्म्स असतील एन टर्म्स बरोबर तर अंतिम टर्म्सजवळ असेल ही पासून संपूर्ण लांबी पर्यंत पुन्हा असेल तर आम्ही नुकतेच अधिक विस्तृत केले जे सर्व आम्ही केले हे इंटिग्रल नक्कीच वेगळे होणार आहे आणि हे इंटिग्रल एकसारखे होणार नाहीत कारण जरी अगदी त्यात फंक्शन बसलेले असले तरी परंतु इंटिग्रल वेगळे असेल कारण इंटिग्रेशनची मर्यादा भिन्न आहे तर डिस्क्रिटाईझेशनच्या कल्पनेपासून सुरुवात केल्यावर आपण ज्या पल्स बेसिस फंक्शनवर पोहोचलो आहोत त्याचा विस्तार उघडतो आपल्याजवळ एक इक्वेशन किती व्हेरिएबल्स एन व्हेरिएबल्स आहेत आणि हे एन व्हेरिएबल्स पर्यंत काय आहेत तर ही प्रक्रिया इथे कुठे चालू आहे हे आपण पाहू शकता मी जुळणी बिंदू सामान्य ठेवला आहे तर परंतु हे सामान्यपणे ठेवून आम्हाला एक रणनीती दिली आहे जी आम्ही यावर उपाय म्हणून वापरण्यासाठी वापरू शकतो तर येथे काही n अज्ञात आहेत मला बरोबरच n समीकरणे आवश्यक आहेत तर मग आपण सर्व जुळणार्या बिंदूंसाठी ही प्रक्रिया सुरू ठेवू तर मग आपण कोणते जुळणारे बिंदू निवडु आम्ही या प्रत्येक n विभागांचे y केंद्र होण्यासाठी आपण निवडतो तेथे एन विभाग आहेत प्रत्येक विभागात एक केंद्र आहे पर्यंत बरोबर तर आपल्याला जे मिळेल त्याचे पहिले समीकरण हे 0 पासून या गोष्टीशी इंटिग्रल होईल आणि मला असे वाटते की माफ करा आता ते असे होणार नाही कारण मी त्यास g ने बदलले आहे आणि हे होईल बरोबर मी त्या भागात जी चे मूल्य 1 ठेवले बरोबर अखेरीस माझ्याकडे असेल एलपर्यंत आणि प्रत्येक जुळणार्या बिंदूसाठी मी हे पुन्हा सांगेन अंतिम जुळणी बिंदू अगदी शेवटी असेल बरोबर तर अगदी शेवटी मला काय मिळेल तर पुन्हा प्रथम टर्म 1 0 ते त्रिकोण किंवा डेल्टा प्रथम टर्म असेल आणि शेवटी शेवटची टर्म बरोबर आता आपण जे केले ते म्हणजे आपल्याकडे एन समीकरण आहेत एन व्हेरिएबल्स असे काहीतरी दिसते जे आपण सोडवू शकतो बरोबर तर जर आपण हे पद्धतशीरपणे केले तर या सर्व जणांना उजव्या बाजूला क्षमस्व डाव्या बाजूला कॉलम वेक्टर बनवता येईल बरोबर तर मी या सर्वांना घेवून त्यांना कॉलम वेक्टर b मध्ये ठेवू शकतो आणि आपण पाहू शकता की या सर्व समीकरणामध्ये a1 a2 a3 an पर्यंत व्हेरिएबल्स एका स्ट्रिंग मध्ये आहेत तर कॉलम वेक्टरसह कमीतकमी एक रो वेक्टरचे प्रोडक्ट काय आहे ते दिसते तर कॉलम वेक्टर काय असावा विद्यार्थीः एन क्रॉस एन कॉलम वेक्टर असेल विद्यार्थी अ चे अ चे विद्यार्थी अ चे अ चे कॉलम वेक्टर असेल तर मी पाहू शकतो की हे येथे कॉलम वेक्टर असेल तर हे सर्व पर्यंत जाईल या पहिल्या रो मधील या टर्म्स या सर्वांना इंटिग्रल म्हणून योग्य ठरवतील आणि यास एक नमुना आहे अशाच प्रकारे मी जेव्हा पुढच्या रोवर जातो तेव्हा ही आणखी एक mth रो असते तर त्या सर्वांना एका मॅट्रिक्समध्ये एकत्रित केले जाऊ शकते आणि या मॅट्रिक्सचा आकार आहे विद्यार्थीः एन क्रॉस हे आहे आणि येथे हे बी देखील बरोबर आहे तर मी हे पुन्हा लिहिले आहे असे म्हणू शकतो की Ax बरोबर b जेथे एक्स अज्ञात वेक्टर आहे तर हा माझा हेतू असणार आहे म्हणजे आपण सर्व इंटिग्रल समीकरणे पाळत आहोत जेणेकरून ते Ax बरोबर b मध्ये जाईल जेथे A आणि b x च्या निराकरणात ज्ञात आहे तर ही तुमची गोष्ट x अज्ञात आहे आणि आपण पाहू शकता की एक अतिशय चांगला सामान्य नमुना आहे जो या मॅट्रिक्सचा एम एन घटक म्हणजे काय आहे यासाठी उदयास येत आहे तर mth जुळणी बिंदू पासून m येत आहे बरोबर आहे तर mth हा जुळणी बिंदू आहे जो रो किंवा कॉलमशी संबंधित आहे म्हणजे जे हे एखाद्या विशिष्ट समीकरण किंवा विशिष्ट कॉलम जुळणार्या बिंदूशी संबंधित आहे विद्यार्थी समीकरण समीकरण बरोबर तर तो रो क्रमांक आहे म्हणून ते आहे बरोबर तर हे मॅचिंग पॉइण्टवरून येत आहे आणि एन येथे एन बद्दल बोलते कि एन येथून उजवीकडे जाते तर ते मला स्त्रोत बिंदू सांगत आहे बरोबर तर आपला मॅचिंग पॉइण्ट येथे आहे आणि आपला स्त्रोत बिंदू येथेच आहे बरोबर आहे जर आपण पल्स व्यतिरिक्त इतर काही प्रकारचे फंक्शन असेल ते मी येथे सामान्य जी मध्ये ठेवले आहे तर मला एक मॅट्रिक्स घटक मिळाला आहे आणि तो मी येथे लिहिला नाही परंतु या प्रकरणात बीएम काय आहे हे पाहणे क्षुल्लक आहे b वेक्टरचे mth घटक हे काय आहे बरोबर तर इतर समस्यांमध्ये हे खरोखर सोपे आहे हे इतके सोपे होणार नाही तर या प्रकारची समीकरण प्रणालीवर आम्ही कसे पोहोचलो याचे वर्णन पूर्ण करते मग आपण काय केले आपण निवडलेली आपली समस्या विवेकी ठरली आहे ज्याने बेस फंक्शन्सचा सेट निवडला आहे मग आपले इंटिग्रल समीकरण विस्तृत करण्यासाठी ते बेस फंक्शन्स वापरा आणि त्यास समीकरणांच्या भिन्न सेटमध्ये रुपांतरित करा ज्यांनी शेवटी आपल्याला समीकरणांची एक रेखीय प्रणाली दिली आणि आम्ही त्याचे निराकरण केले तर आपण बरेच प्रश्न विचारू शकता की आम्हाला कोणता एन निवडायचा हा प्रथम प्रश्न असेल बरोबर मी n बरोबर 234 निवडावे कि आपण करावे पुन्हा सांगा विद्यार्थीः शक्य तितके मोठे शक्य तितके मोठे म्हणून एन जितके मोठे असेल तितके आपण सहजपणे पाहू शकता की आपण जे किंमत द्याल त्या किंमतीचे वास्तविक फंक्शन ऱ्हो अंदाजे करण्यास मी सक्षम असेल विद्यार्थी उच्च उच्च संगणकीय वेळ म्हणून एन साठी एक स्पष्ट ट्रेड ऑफ आहे तसेच येथे या एक्सप्रेशन साठी आपण येथे पाहू शकता की या मॅट्रिक्स घटकाचे मूल्यांकन करण्यासाठी आपण आपले गौस लेजेंड्रे चतुष्पाद नियम किंवा इतर कोणतेही चतुष्पाद नियम वापरू शकता तर या प्रॉब्लेममध्ये हे एक लहानशे टॉय प्रॉब्लेम आहे म्हणूनच आपण एक अकार्यक्षम चतुष्पाद नियम निवडला तरी फार फरक पडणार नाही परंतु आपण कल्पना करू शकता मग वास्तविक जीवनातील प्रणाल्या आम्हाला असे सांगू द्या की आपण विमानाच्या रडार क्रॉस सेक्शनची गणना करत आहात आपल्याकडे जवळजवळ एक लाख घटक असतील आणि लाख घटकांकरिता जर आपण या इंटिग्रलचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करीत असाल तर आपण आपल्या चतुर्भुज नियमात जितके पॉईंट्स निवडले तितके पॉईंट्सची संख्या जितकी अधिक फंक्शन मूल्यांकनाची संख्या आणि जर मला हे 1 लाख वेळा करायचे असेल किंवा बर्याच वेळा तुम्हाला वाटेल त्यापेक्षा दशलक्ष वेळा तर काय होईल आपल्या स्वत च्या x सारख्याच मॅट्रिक्स घटकांचे मूल्यमापन करण्याची किंमत b बरोबर आहे म्हणूनच आपल्याला इच्छित अचूकतेसाठी आपल्याला mn देण्याची शक्य तितक्या कार्यक्षमतेची आवश्यकता आहे मॅट्रिक्स ए बनवण्याची ती किंमत आहे आणि नंतर दुसरी किंमत आहे X बरोबर b सोडवत आहे तर त्यामध्ये अंकीय रेषीय बीजगणित चा दुसरा कोर्स आहे मी तुम्हाला फक्त दोन गोष्टी सांगेन ax बरोबर b सोडवण्याचे दोन मार्ग आहे एक अशी पद्धत आहे ज्यास आपण सर्वजण हायस्कूलमध्ये शिकलेल्याला डायरेक्ट मेथड म्हणतात याला गौसीय एलिमिनेशन म्हणतात हे कार्य करते आपल्याला माहित आहे लहान आकाराच्या लहान समस्या मॅटॅलब वाक्यरचना अगदी सोपी आहे a स्लॅश b जी आपण निराकरण साधतो दुसरे म्हणजे अप्रत्यक्ष पद्धती म्हणतात बरोबर तर अप्रत्यक्ष पद्धती म्हणजे पुनरावृत्ती करण्याच्या पद्धती तर जर तुम्ही हे शब्द ऐकले तर कंजेगेट ग्रेडियंट मेथड असे काहीतरी आहे ज्यात पुनरावृत्ती पद्धतींचे संपूर्ण कुटुंब आहे जे सोडवेल जे तुम्हाला एका शॉटमध्ये उत्तर देणार नाही आम्ही काही अंदाजाने सुरुवात करू आणि अंदाजाने शोधत राहू तर जर समस्येचा आकार खूप मोठा असेल तर आपल्याला पुनरावृत्ती करण्याच्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल आणि अर्थातच या गोष्टींबद्दल मी तुम्हाला थोडी अधिक माहिती देईन मॅटलाबमध्ये देखील या गोष्टी अंगभूत आहेत तर ax बरोबर b सोडवण्याच्या हा एक मार्ग आहे पण या पहिल्या प्रश्नावर परत जाऊया ज्यामध्ये मी तुम्हाला विचारले की आपण n कसे निवडले बरोबर तर आपण कदाचित आरंभिकरित्या काही लहान एन निवडा आणि नंतर एन मोठे आणि मोठे बनविणे सुरू करू शकाल तर माझ्याकडे येथे काही आलेख आहेत तर प्रथम म्हणजे एन बरोबर 5 आहे आणि काय रचले जात आहे ते माझे ऱ्हो जे माझ्या y एक्सिसचे फंक्शन आहे तर मी फक्त माझ्या चे आकार काय असेल याची प्रणाली काय आहे असे 5 विभाग निवडले मी त्याचे निराकरण करतो आणि तो मी सोडवितो आणि हेच क्षमस्व आहे जेणेकरुन इतकि चार्ज घनता दिसते आहे अंतर्ज्ञानाने हे समजते की चार्ज बंच शेवटच्या दिशेने जात आहे हे निश्चितपणे मध्यभागी आहे ते 0 नाही ते 0 वर गेले नाही कारण चार्ज आपण सुरुवातीला योग्यच सांगितले त्याप्रमाणे तेथेच असेल व्याख्यानमालेत एक प्रकारचा समतोल होईल ज्या ठिकाणी फोर्सेस संतुलित आहेत तिथे स्थापित होतील तर हे असे झाले की N म्हणजेच 5 च्या बरोबरीने पुढे जाऊन पुढे n बरोबर 20 काय झाले आपण पहाल की समाधान आता थोडा हळूवार दिसू लागला आहे बरोबर येथे तेथे मोठमोठ्या उड्या मारल्या आणि येथे उडी मारली अजूनही येथे एक मोठी उडी मारली परंतु हि उडी आता छोटि आहे तर मी फंक्शन अधिक अंदाजे करण्यास सक्षम आहे आणि म्हणून एन बरोबर वीस आहे हे सोडवण्यासाठी पुन्हा आपण काही सेकंद घेणार आहोत तर आता या प्रकारामुळे प्रश्न निर्माण होतो की मी खरंच एन कसा निवडायचा तर याचा एक लोकप्रिय मार्ग म्हणजे आपण ते घ्या म्हणजे आपण आपले निराकरण एन हे सांगा आता समजा मी एन वरुन वाढत आहे मी मोठ्या संख्येने एमकडे जातो जेथे एम एनपेक्षा मोठे आहे मी करू शकतो मी सापेक्ष बदल शोधू शकतो तर x या दोन मधील फरक इतकाच आहे की मी किती एनर्जी फरक करतो हे शोधण्यासाठी मी या वेक्टरचा आदर्श घेऊ शकतो आणि मी शोधू शकतो उदाहरणार्थ रेफरन्स सोल्यूशनच्या तुलनेत आदर्श काय आहेत म्हणून जेव्हा मी आदर्श म्हणतो तेव्हा मी दोन आदर्श इतर मार्गांनी घेत आहे विद्यार्थी तर x एन म्हणून जेव्हा एन विभागांची निवड केली जाते तेव्हा x एन हा सोल्यूशन प्राप्त होतो आणि म्हणूनच एक्स एम एन निवडलेल्यापेक्षा एम मोठ्या संख्येने सोल्यूशन आहे आता मी म्हणू शकतो की येथे हा सापेक्ष बदल आपण काही एपिसलनपेक्षा कमी असावा हे एपिसलन असे काहीतरी असू शकते जे आपणास माहित आहे की 0 1 किंवा 0 तर तुम्ही म्हणू शकता की मला माझी समाधानाची आवश्यकता स्थिर आहे किंवा ती 1 टक्के म्हणावी लागेल तुमच्या गरजेनुसार 5 टक्के काहीही आपल्याला आढळेल कि आपण एन अधिक आणि अधिक प्रमाणात वाढविण्यास सुरूवात केली त्या वेळी आपली गणना करण्याची किंमत खूप मोठी होईल परंतु निराकरणातील आपली सुधारणा खूप कमी होईल तर तुमचा पास बिंदू म्हणजे तुम्हाला कमी नफा मिळतो तर त्या क्षणी आपण थांबावे तर आपल्या सॉल्व्हरच्या आत निराकरणात सापेक्ष बदलाची तपासणी करण्यासारखे काहीतरी अंमलात आणणे आणि हा उंबरठा पूर्ण झाल्यावर थांबणे नंतर आपण निराकरण केले आहे याची आपल्याला खात्री असू शकते तर या प्रक्रियेच्या शब्दाला संख्यात्मक अभिसरण म्हणतात पुन्हा हेच धोरण आहे की आम्ही संपूर्ण अभ्यासक्रमात समीकरणांची प्रणाली योग्य प्रकारे सोडविण्यामध्ये वापरू अचूकता वाढवण्याचा हा एक मार्ग आहे एन वाढवा मी प्राप्त केलेला उपाय शोधून अचूकता सुधारण्याचा विचार करू शकतो असे इतर कोणतेही मार्ग आपण आणखी लहान n ठेवू शकतो अशा आणखी काही क्लिअरर मार्गाचा विचार करू शकतो परंतु अधिक अचूक उपाय मिळू शकतो विद्यार्थीः बेसिस फंक्शन बेसिस फंक्शन निवडले गेले पाहिजे जरा अधिक हुशारतेने बरोबर निवडले जाऊ शकते येथे माझे बेसिस फंक्शन पल्स होते म्हणून पल्सच्या सेटद्वारे मला माझे स्मूथ फंक्शन अंदाजे करण्यास भाग पाडले गेले आहे म्हणूनच मला मोठ्या प्रमाणात पल्सची गरज आहे बरोबर